तर नॉर्टनचे प्रमेय वापरणारे आणखी एक उदाहरण RNआणि IN निश्चित करा प्रत्यक्षात हे मी नुकतेच चर्चिले आहे हे RN प्रत्यक्षात दुसरे काही नसून RThevenin आहे तर ज्या मार्गाने थेविनिन रोधक मिळविला आहे त्याच मार्गाने नॉर्टन रोधक मिळेल तिथे काही फरक नाही तरप्रत्यक्षात बरीच उदाहरणे चर्चा केली आहेत तरआता गोष्टी समजून घेणे सोपे होईल आणि मी ते शक्य करण्याकरिता पाहत आहे पहिली गोष्ट अशी आहे की नेटवर्कमध्ये आश्रित स्रोत असताततेव्हा केवळ त्यास बंद करू शकत नाहीकेवळ स्वतंत्र स्त्रोत त्यास बंद ठेवू शकतात तरअसे केल्यास उदाहरणार्थ नंतरचे उपाय येथे आहेत उदाहरणार्थतर समजा या सर्किटवरती जर RN म्हणजेच RThevenin शोधू इच्छित असल्यासतर तेथे आश्रित स्रोत आहेत तर व्होल्टेज स्रोत जोडू शकता हे आहे आणि व्होल्टेज स्रोत जोडा समजा V0१ व्होल्ट आहे आणि त्या बाबतीत काय करायचे आहे तर हे शॉर्ट करायचे आहे कारण आश्रित स्रोत बंद केले पाहिजेत तर व्होल्टेज स्त्रोताच्या बाबतीतते शॉर्ट करावे लागेलअसे केल्यासआता काय होईल आता समजा ही विद्युतधारा i0 आहे या व्होल्टेज स्त्रोताकडून येत आहेते शॉर्ट करताचकाय होईल विद्युतधारा प्रत्यक्षात या सर्किटमधून वाहत जाईल परंतु येथे काहीही नसेल कारण हा शॉर्ट सर्किट मार्ग आहे म्हणून नैसर्गिकरित्या यातून विद्युतधारा वाहणार नाहीयाचा अर्थ विद्युतधारा iy ही 0 होईल जर iy विद्युतधारा ० झालीतर या भागात २iy आहे जी ० होईल कारण iy ० आहे तर मुळात i0 केवळ येथेच वाहत असेलम्हणजे याचा अर्थ असा आहे की हे सर्किट असेल ही विद्युतधारा i0 अशी असेल कारण नंतर हे देखील तेथे नसेल आणि हा मार्ग शॉर्ट असल्यामुळे विद्युतधारा इकडे वाहील तर तेथे विद्युतधारा नसेल येथे iy ० आहे कारण विद्युतधारा सामान्यत शॉर्ट सर्किट पथातून वाहते तर इथे काहीही नसेल तर हे देखील तेथे नाही तर iy ० आहे तर हे ० आहे मूलतः सर्किट फक्त हा भाग राहतो याचा अर्थ मुळात ५ i V0 माफ करा ५ i V0१म्हणजेच V0 भागिले i0५ म्हणजेच ५Ω कारण V0१ आहे परंतु १ न ठेवल्यास ते केवळ V0घेते काहीही फरक पडत नाही कारण V0५i0 असा संबंध मिळत आहे म्हणजेच V0 भागिले i0५ आहे मी हे स्पष्ट करतोम्हणजेचजरी V0१ व्होल्ट ठेवले काही फरक पडत नाही हे ५ Ω आहे तर याचा अर्थ असा की RN हे RThevenin ५ Ω इतके आहे तर हे RN आहे तरहे शॉर्ट करताचतेथे यामधून विद्युतधारा वाहणार नाही जर व्होल्टेज स्रोत ठेवलाआणि आश्रित स्वतंत्र स्रोत तो बंद ठेवा तर अशा प्रकारे RN मिळेल आणि IN मिळण्यासाठी म्हणजे RN विद्युतधारा INiSC ही नॉर्टन विद्युतधारा मिळण्यासाठी नंतर सर्किट रेखांकित करेल तर येथे V0 १ व्होल्ट ठेवले आहे प्रत्यक्षात येथे V0 जर १ व्होल्ट ठेवले नाही१ व्होल्ट२ व्होल्ट३ व्होल्ट काही फरक पडत नाही मुळात V0 भागिले i0 मिळवायचे आहे आणि हे सांगितले आहे की RN ५ Ω कसे मिळाले आहे आणि आताजेव्हा हे शॉर्ट केले जाईल शॉर्ट सर्किट विद्युतधारा शोधायची आहे तर या प्रकरणात हे शॉर्ट केले असल्यामुळे समजा उदाहरणार्थसमजा यातून वाहणारी विद्युतधारा i आहे आता हे शॉर्टेड असल्यामुळे आणि हे २० व्होल्ट या ८Ω रोधकावरती आहे म्हणून या प्रकरणात काय होईल तर iy काय असेल iy २० भागिले ८ म्हणजे २ ५ अँपिअर आहे तरजर iy२ ५ अँपिअर असेल तर हो तो आश्रित विद्युतधारा स्रोत २ iy आहे तर हे २iy २ गुणिले २ ५ म्हणजे ५ अँपिअर आहे तरआता प्रश्न असा आहे की तर येथे आपली ५ अँपिअर विद्युतधारा प्रवेश करत आहे आता या i चे मूल्य मिळण्यासाठी तर ही विद्युतधारा ५अँपिअर आहे म्हणजेच iSC IN आहेमी जर येथून लिहिले तरते मुळात i ५ असेलतर मला i प्राप्त करावे लागेल तर हे मिळण्यासाठी येथे K V L लागू करावा लागेल तरहे फक्त ५ I आहे हे फक्त ५ i २०० म्हणजेच i ४ अँपिअर आहे म्हणजेच iSC IN ४५म्हणजेच ९ अँपिअर आहे तरअशा गोष्टी आहेत माझ्या मते गोष्टी समजण्यायोग्य आहेत जर हे स्पष्ट केले तर याचा अर्थ असा आहे की हे प्रत्यक्षात ४ आणि ५ आहे तर ती विद्युतधारा IN आहे ती ९ अँपिअर आहे तरआशा आहे की या गोष्टी समजण्यायोग्य आहेत येथे हे केले गेले आहे तरयेथे हे सर्व लिखित आहेतुम्ही सर्व ते स्वतः वाचून घेऊ शकता त्याच मार्गाने ते लिहिले आहे आणि म्हणून iy ते RN ५ Ω आहेकशी गणना करायची ते मी सांगितले आहे येथे V0१ व्होल्ट आहेगरज नाही प्रत्यक्षात V0भागिले १० सरळ ५ Ω मिळेल१ व्होल्ट२ व्होल्ट जे काही घ्यालते ५ Ω बनेल आणि त्याचप्रमाणेमी हे सांगितले आहे की ८Ω रोधकातून २ ५ अँपिअर विद्युतधारा वाहत आहे आणि मी हे देखील सांगितले४ येथे बरेच तपशील लिखित स्वरूपात आहेतपरंतु तेथे K C L लागू केला आहे आणि ते कसे मिळवायचे हे दर्शविले आहे तर ही विद्युतधारा ९ अँपिअर आहे तर IN i शॉर्ट सर्किट विद्युतधारा ९अँपिअर आहे तरसर्वकाही समजण्यासारखे आहे पुढे नॉर्टनचे प्रमेय वापरून आकृती ६३ मध्ये दाखविलेल्या सर्किटमध्ये १० Ω रोधकातून वाहणारी विद्युतधारा निश्चित करा तरनॉर्टनचे प्रमेय वापरून या १० Ω रोधकातून वाहणारी विद्युतधारा शोधावी लागेल तरपहिली गोष्ट म्हणजे १० Ω बाहेर काढून घ्यावा लागेल आणि नंतर RN आणि iSC शोधावी लागेल IN शॉर्ट सर्किट विद्युतधारा आहे तरआपण काय करू शकतो शॉर्ट सर्किट विद्युतधारा शोधण्यासाठी हे सर्किट आहे शॉर्ट सर्किट विद्युतधारा शोधायची आहे तर ही iSC विद्युतधारा येथे आहेहे कसे केले जाईल ते पहा तर हे शॉर्ट सर्किट आहे तरहे १० Ω आता बाहेर आहे आता ही विद्युतधारा १२ अँपिअर आहे तर या ब्रँच मधून वाहणारी विद्युतधारा आणि या ब्रँचमधील वाहणारी विद्युतधारा शोधा समजा काही वेळासाठी६ Ω रोधकातून वाहणारी विद्युतधारा i महत्वाची आहे तरविद्युतधारा विभागणी पद्धत वापरून ६ Ω रोधकातून वाहणारी विद्युतधारा i शोधायची आहे याचा अर्थ असा की ३ भागिले ३६ गुणिले हे १२ Ω १२ अँपिअर स्वतंत्र विद्युतधारा स्रोत तेथे आहे तरगुणिले १२ अँपिअर तर ते ४ अँपिअर बनते म्हणजेचयातून वाहणारी विद्युतधारा ४अँपिअर आहे आता हे शॉर्ट केले आहे हा मार्ग शॉर्ट केला आहे याचा अर्थ ९Ω रोधकातून विद्युतधारा वाहणार नाही कारण हे ४Ω आहे ४ अँपिअर विद्युतधारा या मार्गाने जाईल तर तेथे ९Ω रोधकामध्ये कोणतीही विद्युतधारा वाहत नसेल त्यामुळे विद्युतधारा ० असेलकारण हे शॉर्ट सर्किट आहे म्हणजेच iSC IN ४अँपिअर असेल तर ही छोटी गोष्ट म्हणजे सोपी गोष्ट समजून घ्यावी लागेल कारण ते शॉर्ट सर्किट आहे तरतेथे ९Ω रोधकाद्वारे कोणतीही विद्युतधारा वाहत नसेलसर्व विद्युतधारा या शॉर्ट सर्किट मार्गाद्वारे जाईलयाचा अर्थ असा की ही ४ अँपिअर विद्युतधारा या शॉर्ट सर्किट मार्गाद्वारे वाहत जाईल तर iSC IN ४अँपिअर आहे आशा आहे की हे समजण्यासारखे आहे पुढे ते RN किंवा R ते RN RThevenin सारखीच गोष्ट आहे पुढे हा विद्युतधारा स्रोत हा स्वतंत्र विद्युतधारा स्रोत आहेतरहा बंद कराम्हणजेच हे ओपन सर्किट होईल आणि १ आणि २ मध्ये RN शोधणे आवश्यक आहे तर हे ६ आणि ३ तर ते पाहिले तर हे ओपन आहे तर ६ आणि ३ ते एकसरी जोडणीत आहेत तर ९ आणि ९ ते समांतर जोडणीत आहेत तरमुळात RN ९ गुणिले ९ भागिले ९९ असेल तर ते ४ ५ Ω बनेल तर तो RN आहे तरमुळात RN हा ४ ५ Ω मिळाला आहे आतासमकक्ष सर्किटकडे पहा थेव्हिनिनचे प्रमेय पाहिले आहे की VThevenin आणि RThevenin एकसरी जोडणीत आहेतयेथे IN ४ अँपिअर आहे आणि आता हा १० Ω रोधक या RN च्या समांतर जोडला आहे तर अशा परिस्थितीत विद्युतधारा विभागणीद्वारे सहजपणे शोधू शकतो ती i १० Ω लिहिली आहे म्हणजे १० Ω रोधकातून वाहणारी विद्युतधारा आहे तर i १० Ω ही ४ अँपिअर विद्युतधारा आहे हा विद्युतधारा स्रोत आहे हा ४ अँपिअर आहे तरविद्युतधारा विभागणी पद्धत तर i१० ४ ५ भागिले rकारण हे दोन समांतर जोडणीत आहेत ५१० गुणिले हे ४ अँपिअर ते जे काही येईल ती आपली i १० विद्युतधारा आहेहे अंकीय मूल्य खाली दिले आहेजी १० Ω रोधकातून वाहणारी विद्युतधारा आहे तर मी हे स्पष्ट करतो तर ती विद्युतधारा प्रत्यक्षात १ २४१ अँपिअर आहे अजून एक पुढे आहेआशा आहे की गोष्टी समजण्यायोग्य आहेत तर आकृती ६६ मध्ये दाखविलेल्या सर्किटचे नॉर्टन समकक्ष सर्किट मिळवा आपणास ५० Ω रोधकातून वाहणारी विद्युतधारा शोधायची आहे तरआपणास ५० Ω रोधकातून वाहणारी विद्युतधारा शोधायची आहे तरशॉर्ट सर्किट विद्युतधारा शोधायची आहे RN आणि IN शोधायचे आहे IN iSC शॉर्ट सर्किट विद्युतधारा आहे तर प्रथम आपणास RN आणि iSC किंवा IN शोधायचे आहे आणि नंतर त्या RN सोबत iSC तो विद्युतधारा स्रोत नंतर RN आणि नंतर हा ५० Ω रोधक मुळात सर्व समांतर असतील तरमी हे स्पष्ट करतो तर आता याकडे जाऊ शॉर्ट सर्किट विद्युतधारा मिळण्यासाठी हे शॉर्ट केले आहे तर प्रश्न हा आहे की नंतर काय कसे आणखी एक गोष्ट म्हणजे RN मिळण्यासाठी हे दोन विद्युतधारा स्रोत बंद केले आहेत आणि हा ओपन आहे तर येथे जर हे पाहिले तर ते iSC शॉर्ट केले आहे आणि त्याच वेळी हे २ अँपिअर फक्त इकडे पहा ते वरच्या दिशेने आहे आणि हे १ अँपिअरहे देखील वरच्या दिशेने आहे आणित्यांची परिणामी विद्युतधारा १२३ अँपिअर आहे आणि ते दाखवीत आहे कि दिशा वरच्या बाजूने दिली आहे आणि मुळात जर या सर्किटमध्ये पाहिले तर हे शॉर्ट केले आहे आणि हे ३ अँपिअर तेथे आहे तर मुळात या दोन गोष्टी शॉर्ट केलेल्या ठिकाणी काय घडेल तर हे १००Ω आणि १००Ω प्रत्यक्षात ते समांतर जोडणीत आहेत तरत्या प्रकरणात शॉर्ट सर्किट विद्युतधारा काय असेल तरती iSC आहे आता आपण येथे जाऊ तर दोन्ही १०० Ω रोधके शॉर्ट सर्किट केले आहेत आणि iSC IN १२ ३ अँपिअर आहे आणि हे ओपन होताच हे समांतर आहेतर येथे काय घडत आहे येथे हे आहे कारण हा मार्ग शॉर्ट केला आहे तर ही १ अँपिअर विद्युतधारा अशी वाहत असेल तरकारण ही विद्युतधारा या १०० Ω रोधकातून वाहणार नाही कारण हा शॉर्ट केला आहे आणि त्याचप्रमाणे २ अँपिअर विद्युतधारा सुद्धा यातून वाहत जाईल कारण हे दोन निष्प्रभावी आहेत कारण हे शॉर्ट केले आहे म्हणजेच iSC १२ म्हणजे ३ अँपिअर आहे मी सांगत होतो कि २१ सुरुवातीस ३ दोन्ही वरच्या दिशेने आहेत आणि शेवटीही १ अँपिअर विद्युतधारा येथे वाहत आहे आणि २ अँपिअर विद्युतधारा येथे वाहत आहे तर हेहे आणि हे शॉर्ट केले आहे आणि हे शॉर्ट केले आहे तरमाफ करा हे १ आणि २ शॉर्ट केले आहे तर त्यामुळे १०० Ω रोधकातून विद्युतधारा वाहणार नाही आणि या १०० Ω रोधकातून विद्युतधारा वाहणार नाही सर्व विद्युतधारा ही २ अँपिअर विद्युतधारा शॉर्ट सर्किट मार्गातून जाते त्यामुळे ती ३ अँपिअर होईल म्हणजे iSC IN ३ अँपिअर होईल आणिजेव्हा ते समांतर असेलजेव्हा आपण एक आणि दोनमध्ये नॉर्टन शोधण्याचा प्रयत्न करूकारण त्यावेळी हे ओपन असेलहे सुद्धा ओपन असेलआणि हे सुद्धा १ आणि २ मध्ये शोधावे लागेल तर त्यावेळी जेव्हा हे उघडे असेल १०० आणि १०० Ω समांतर आहेत तर१०० तर RN ५० Ω आहे तर शेवटीजर हे सर्किट काढले तर IN ३ अँपिअर आहे RN ५० Ω आहे आणि या आणि त्या ५० Ω रोधकातून वाहणारी विद्युतधारा देखील शोधायची आहे तर हे ५० ५० आहे आणि हे ३ अँपिअर आहे तर मुळात ही i ५० Ω समान विद्युतधारा विभागणी आहे ती विद्युतधारा १ ५ अँपिअर असेल तरप्रत्यक्षात हे असे शोधले जाते म्हणजेनॉर्टनमध्ये सर्व गोष्टी समांतर आहेतहा रोधक ५० Ω आहे आणि समतुल्य नॉर्टन रोधक आहे आणि ही नॉर्टन विद्युतधारा आहे थेविनिन मध्ये V Thevenin R Thevenin R L सर्व एकसरी जोडणीत असतात नॉर्टनच्या बाबतीतहे IN RN आहे आणि हे मुळात R L आहे जर असे म्हटले तर ते R L ५० Ω आहे सर्व समांतर जोडणीत आहेत आणि हे ५० ५० आहे त्यामुळे विद्युतधारा अर्धी अर्धी होईल या ५० Ω रोधकातून वाहणारी विद्युतधारा १ ५ अँपिअर असेल तरपुढे आकृतीमध्ये दाखविलेल्या सर्किटचे नॉर्टन समतुल्य सर्किट शोधा तरयेथे नॉर्टन समतुल्य सर्किट मिळवायचे आहे तरहा आपला ३० व्होल्ट स्रोत आहे हा स्वतंत्र स्रोत आहे तेथे ११० अँपिअर विद्युतधारा स्रोत आहे तर एकदा शॉर्ट सर्किट विद्युतधारा शोधायची आहे दुसरे म्हणजे १ आणि २ मध्ये नॉर्टन समतुल्य सर्किट शोधायचे आहे तरनॉर्टन समतुल्य रोधक RN RThevenin आहे तर त्या बाबतीत येथे RN शोधावे लागेल त्या प्रकरणात हा स्रोत बंद म्हणेज शॉर्ट सर्किट करावा लागेल आणि हा विद्युतधारा स्रोत ओपन करावा लागेलते तिथे असू नये तर त्या प्रकरणात काय होईल म्हणजे याचा अर्थ असा की हे १ Ω आणि ५ Ω हे एकसरी जोडणीत असेल तर हे ६ Ω आणि हे ३ Ω असेल तर६ Ω आणि ३ Ω समांतर जोडणीत आहेत तर ही शॉर्ट सर्किट विद्युतधारा मिळेल RN हे २ Ω मिळेल प्रथम मी त्या RN २ Ω कडे येत आहे हा RN आहे आता पुढेकारण या समतुल्य सर्किटमधून ते सहज मिळू शकते तर१५ ६ आणि ६ आणि ३ समांतर आहेत तर ६ गुणिले ३ भागिले ६३ म्हणजे १८ भागिले ९ म्हणजे २ Ω आहे आणि आता जेव्हा हे शॉर्ट केले जाईल तेव्हा आपणास शॉर्ट सर्किट विद्युतधारा शोधायची आहे आता प्रश्न असा आहे की ते शॉर्ट होताच जर या सर्किटमध्ये पाहिले हा मार्ग शॉर्टेड असल्यामुळे हे शॉर्टेड आहे तर त्या बाबतीत काय होईल आपण पाहू कि ५ Ω आणि १ Ω प्रत्यक्षात समांतर आहेत जर हे टर्मिनल येथे कोठेतरी आणले तर म्हणजे जर येथे आणून वाचले तरनंतर कारण हे सर्व सामायिक असल्यामुळे हे ५ Ω आणि १ Ω समांतर असतील म्हणजेचया ५ Ω रोधकातून वाहणारी विद्युतधारा काय असेल तरसमजा ही विद्युधारा i आहे नंतर हा १० अँपिअर विद्युतधारा स्रोत आहेमला ही विद्युतधारा १ Ω आणि ५ Ω मध्ये विभाजित करायची आहे नंतर ५ Ω रोधकातून वाहणारी विद्युतधारा काय आहे तर त्या प्रकरणात ५ आणि १ समांतर असल्यामुळे विद्युतधारा विभागणीद्वारे विद्युतधारा विभागणी पद्धतीद्वारे विद्युतधारा i ही १ भागिले ५१ गुणिले १० अँपिअर असली पाहिजे तरमुळात ते १० भागिले ६ अँपिअर म्हणजे ५ भागिले ३ म्हणजे यातून वाहणारी विद्युतधारा असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे शॉर्ट सर्किट विद्युतधारा शोधायची आहे कारण ही शॉर्ट सर्किट विद्युतधारा नॉर्टन विद्युतधारा आहे म्हणून हे टर्मिनल शॉर्ट होताच विद्युतधारा काय आहे समजा ही विद्युतधारा i0 आहे तरनंतर विद्युतधारा i0 शोधायची आहे नंतर iSC मुळात i0 i असेल तरया प्रकरणातकाय होईल नंतर ही विद्युतधारा i0 मिळण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे जरी हे ० पोटेन्शियल असले तरी आपणास माहीत आहे कि सहज गणनेसाठी यासारखा KVL बनवू शकतो तर त्या प्रकरणात ते ३ i0३०असेल कारण जर असे गेलो तर ३०३ i0 असेल म्हणजेच i0१० अँपिअर आहे तर i0१० अँपिअर आहे आणि येथे i ५ भागिले ३ अँपिअर आहे तरम्हणून IN iSC ही विद्युतधारा १०५ गुणिले ३ म्हणजे ३५ भागिले ३ अँपिअर तर ती आपली शॉर्ट सर्किट विद्युतधारा किंवा IN आहे तर मी हे स्पष्ट करतो तरजर असे असेल तर इकडे पहा ३५ भागिले ३ अँपिअर आहे तर शॉर्ट सर्किट विद्युतधारा ३५ भागिले ३ अँपिअर मिळाली आहे आणि नॉर्टन रोधक RN देखील २Ω मिळाले आहे तरम्हणजेचहे ते नॉर्टन समतुल्य सर्किट आहे तरहे निश्चित करा हे आणखी एक उदाहरण आहे आकृती ७२ मध्ये दाखविलेल्या सर्किटमध्ये RN ओपन सर्किट भागिले शॉर्ट सर्किट विद्युतधारा वापरून RN निश्चित करा तर या प्रकरणातहे V o c आहेहे V o c आहे टर्मिनल १ २ ओपन आहेम्हणजे शॉर्ट सर्किट विद्युतधारा येथे ० आहे कारण ते ओपन आहे तर यामधून कोणतीही विद्युतधारा वाहत नाही आणि एक आश्रित स्रोत देखील तेथे आहे हे पहा तरत्या उत्तरावरती जाण्यापूर्वी Voc शोधायचे आहे परंतु हे ओपन असल्यामुळे हे iSC ० आहेजर iSC ० आहे म्हणजे ही संज्ञा देखील ४ गुणिले ० ० आहे म्हणजे हा भाग जर हे ० असेल तर हे सर्किट तेथे विद्युतधारा नसेल ४ गुणिले iSC हा विद्युतधारा स्रोत असेल तरयेथे विद्युतधारा नाही तसेच येथे देखील ० विद्युतधारा वाहत आहे कारण iSC येथे ० आहे हा आश्रित श्रोत आहे येथे ० आहे तरमग काय घडत आहे हा ५ अँपिअर स्वतंत्र विद्युतधारा स्रोत ही विद्युतधारा वास्तविक या प्रकारे फिरत जाईल तरही माझी ५ अँपिअर विद्युतधारा आहे ही ५ अँपिअर विद्युतधारा अशी वाहील तरप्रत्यक्षात हे नोडल विश्लेषणाद्वारे आहे हे ग्राउंड केले आहे जर असे असेल तर म्हणजे आपले v १ संदर्भ बिंदूच्या संदर्भात आहे तर हा माझा संदर्भ बिंदू आहे तर आपले v१ हे ५ गुणिले ३ म्हणजे १५ व्होल्ट बनेल तर v१ हे १५ व्होल्ट बनेल आणि प्रत्यक्षात हे सामायिक टर्मिनल असल्यामुळे जर येथे १५ असेल तर येथे देखील १५ असेल तरपुढे आपण त्यावरती जाऊ तरप्रथम ओपन सर्किट असताना v१शोधा तरजर v १ हे १५ असेल तर याचा अर्थ असा कीप्रत्यक्षात हे व्होल्टेज v १ आहे आणि v ११५ व्होल्ट आहे आणि हे आहेहे आहे आताजर तुम्हाला V o c शोधायचे असेल तर बाण म्हणजे आणि आणि जर बाण नसेल तर जसे आहे तसे ठेवा - आणि हे मी पुन्हा पुन्हा सांगितले आहे आता येथे K V L लागू करा तर iSC ० आहेत्यामुळे हे ४ असेल हे ओपन सर्किट आहे तर४गुणिलें ० लिहायची गरज नाही कारण हे ओपन सर्किट आहे तर असे गेलो तर प्रथम हे १२ येईल नंतर येथे V o c v १ v १० आहे आणि v ११५ व्होल्ट आहेम्हणजेच जर येथे v ११५ ठेवले तर V o c हे १५ १२ म्हणजे ३ व्होल्ट असेल म्हणजेचओपन सर्किट V o c व्होल्टेज ३ व्होल्ट मिळाले आहे तर मी हे स्पष्ट करतो म्हणजेच V o c ३ व्होल्ट आहे तर मला V o c मिळाले आहे आता विद्युतधारा iSC मिळवायची आहे तर या प्रकरणात विद्युतधारा iSC मिळाल्यानंतर या सर्किटकडे जावे लागेल तर Voc हे ३ व्होल्ट मिळाले आहेमी सर्वकाही समजावून सांगितले आहे आता विद्युतधारा I o c मिळण्यासाठी हे शॉर्ट केले आहे म्हणजे हे १ आणि २ शॉर्ट केले आहे कारण विद्युतधारा I o c मिळवायची आहे तर हे शॉर्टेड आहे आणि १२ व्होल्ट ५ अँपिअरचा १ व्होल्टेज स्रोत आहे आणि हे शॉर्टेड असल्यामुळे आता गोष्टी बदलल्या आहेत आता हे व्होल्टेज समजा v२ आहे आता प्रश्न असा आहे की हे व्होल्टेज संदर्भाच्या संदर्भात हे व्होल्टेज v २ आहे तर फक्त संदर्भाच्या संबंधात धरून रहा आता प्रश्न असा आहे की प्रथम आपणास iSC काय आहे ते शोधायचे आहे हे सामायिक टर्मिनल आहे तर हे व्होल्टेज v २ आहे आणि हे आहे तरहेच यापूर्वी बर्याच वेळा केले आहे तर या मेषमध्ये K V L लागू करा तर ४ गुणिले iSC नंतर हे v२ v२ १२० आहेम्हणजेच v२ १२ v२ भागिले ४ जे येथे लिहिले आहे आणि दुसरी गोष्ट ही आहे कि ही विद्युतधारा i येथेच लिहीत आहे कारण येथे व्होल्टेज v २ आहे तरखाली जात असतानातर हे v२ भागिले ३ आहे आता येथे हा नोड सामायिक असल्यामुळे K C L येथे लागू करा जर येथे K C L लागू कराल तर काय होईल आपल्या माहितीसाठी समजा हा नोड आहे ही विद्युतधारा येत आहे म्हणून iSC विद्युतधारा या दिशेने घेतली आहे तर येथे विद्युतधारा प्रवेश करत आहे ही विद्युतधारा iSC आहे५ अँपिअर विद्युतधारा देखील येथे प्रवेश करत आहे ही विद्युतधारा ५आहे आणि ४ iSC टर्मिनल सोडून जात आहे तर४ हे नोड सोडून जाताना ४ iSC आहे आणि ही विद्युतधारा i v३ देखील सोडून जात आहे म्हणजेच प्रवेश करणारी विद्युतधारा iSC ५४ iSC हे v २ भागिले ३ आहे तर४ iSC म्हणजे iSC ची अभिव्यक्ती येथे मिळाली आहेयेथे याचा पर्याय द्यावा लागेलयाचा अर्थ असा की ते प्रभावीपणे ४ गुणिले १२ v२ भागिले ४ आहे ते १२ v२ बनेल आणि हे v २ भागिले ३ असले पाहिजे तर सर्व समीकरणे v२ च्या स्वरूपात मिळतील त्यामुळे v२ चे मूल्य सहजतेने मिळेल नंतर फक्त iSC ची गणना करू तर मी हे स्पष्ट करतो तर आशा आहे की या गोष्टी समजण्यायोग्य आहेत आता नोडल विश्लेषण लागू करा मी सांगितले की ते आता १२ v २५ v २ भागिले ३ म्हणजे i ४ गुणिलें iSC आहे तर iSC १२ v२ भागिले ४ आहे तर१२ v२ भागिले ४ ४ ४ रद्द होईलआणि v२ साठी सोडवा v२ हे ९ ६ व्होल्ट असेल म्हणून iSC साठी १२ v२ भागिले ४ ही अभिव्यक्ती पाहिली आहे म्हणून ती विद्युतधारा ० ६ अँपिअर आहे आणि म्हणून नॉर्टन रोधक RN V o c भागिले iSC आहे V o c हे ३ व्होल्ट मिळाले आहे आणि ही विद्युतधारा iSC आहे आणि हा रोधक ५ Ω आहे तरहे मिळाले आहे आणि हे प्रत्यक्षात iSC IN आहे तर ही गोष्ट आहे